तेव्हा आपल्याला काय करायला पाहिजे ते हे आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे हे बक उत्तम रित्या कार्य करते काही वेळेला तुम्हाला असे दृष्य दिसेल की तुम्हाला हे नको हवे आहे तसेच याच्या अकार्यक्षमतेची देखील समस्या आहे तुमच्याकडे या बक कन्वर्टर ची अकार्यक्षमता देखील आहे आणि म्हणून डेटा शीट समजून घेणे महत्त्वाचे झाले आहे तेव्हा डेटा शीट चा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे तर आपण काय करणार आहोत आपण त्वरित काही थोड्या डेटा शीट्स ब्राउझ करणार आहोत आणि या बक कन्वर्टर साठी काय स्पेसिफिकेशन दिले आहेत ते पाहणार आहोत त्यापैकी काही बक आहेत काही बक बूस्ट वगैरे आहेत आणि फक्त उदाहरणार्थ म्हणून मी हे एक घेत आहे हे वाईड इनपुट सिंक्रोनस बक कंट्रोलर आहे तर खरोखर हे नेहमीप्रमाणे असणार आहे तेव्हा खरोखर बक कंट्रोलर च्या आतील सर्किट मध्ये तपशीलवार पाहण्याऐवजी आपण याचे हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य पाहणार आहोत मी पाहिलेले या सिस्टिम चे हे एक वैशिष्ट्य आहे जिथे हे म्हणत आहे की तुम्ही 8 V ते 40 V पर्यंत ऑपरेट करू शकतात तेव्हा ही मोठी रेंज आहे आणि याला स्विचींग ची फिक्स फ्रिक्वेन्सी आहे परंतु हे प्रोग्रामेबल आहे तेव्हा मला वाटते तुम्हाला माहित आहे म्हणजेच तुम्ही फ्रिक्वेन्सी सेट करू शकतात खरोखर हे सेटिंग आहे तुम्ही फ्रिक्वेन्सी सेट करू शकतात आणि हे सोडा परंतु एकदा हे सेट केले की याची फ्रिक्वेन्सी फिक्स राहते हे फिक्स फ्रिक्वेन्सीला स्विचींग होते म्हणजे इंटरनल ला हाय साईड साठी ड्राईव्ह आउटपुट मिळते आणि हे सिंक्रोनस n चॅनल MOSFET आहे पहा तिथे नेहमीची गोष्ट आहे ते n चॅनल MOSFET वापरत आहेत किमान या विशिष्ट हाय साईड साठी n चॅनल MOSFET वापरताना दिसत आहेत आणि थर्मल शटडाऊन ही दुसरी गोष्ट आहे तुम्हाला या स्पेसिफिकेशन साठी थर्मल शटडाऊन नक्कीच पाहिले पाहिजे तेव्हा हे एक बक कंट्रोलर आहे मी हे TPS 4005 वाईड इनपुट सिंक्रोनस कंट्रोलर घेतो तुम्ही या सिरीज मधील कोणतेही एक पाहू शकता आणि हे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन आहेत मी याला याचे वैशिष्ट्य असे म्हणेण जर तुम्ही डेटा शीट मध्ये काळजीपूर्वक पाहिले येथे मला जे दाखवायचे आहे ते या कॅमेरा मध्ये डेटा शीट मध्ये फार स्पष्ट दिसत नाही परंतु मी प्रयत्न करतो तुम्ही ही डेटा शीट पहा इथे तुम्हाला दिसेल आता जर हे पुरेसे जवळ केले तर आपल्याला दिसेल तेव्हा हे सावकाश झूम होत आहे तुम्ही पाहू शकतात की हा इंडक्टर नेहमीचा आउटपुट इंडक्टर आहे ज्याची व्हॅल्यू सर्वात जास्त गंभीर आहे कारण ही अशी जागा आहे जिथे हा कॉम्पोनंट त्याच्यामध्ये स्विचींग झाल्यानंतर एनर्जी स्टोरेज होत आहे याचे तपशील व सर्किट मी पुन्हा काढणार नाही परंतु कृपया या स्पेसिफिकेशन द्वारे जा गमतीशीर काय आहे तर जेव्हा तुम्ही हे डेटा शीट वाचणार तेव्हा तुम्ही याच्या देखील एक्रॉस येणार आहात दुसरे अजून एक मी फक्त यावरची ही चर्चा पूर्ण करण्यासाठी दुसरे सॅम्पल घेतो हे TPS54160 आहे हे कोणत्याही विशिष्ट व्हेंडर सोबत बायस नाही परंतु मी फक्त हे काही एको मोड सोबत 1 5 A 60 V स्टेप डाऊन DC DC कन्व्हर्टर 1 5 amps 60 volts step down DC DC converter घेत आहे इथे तुम्हाला पुन्हा तीच स्टॅंडर्ड ब्लॉक डायग्राम सिंपलीफाईड स्कीमॅटिक ब्लॉक डायग्राम दिसेल त्यांनी दिलेले इनपुट तुमच्याकडे आहे तेव्हा इनपुट 3 5 V ते 60 V या रेंज मध्ये आहे आणि नंतर दुसरे स्पेसिफिकेशन 200 मिलीओहम या हाय साईड MOSFET चे आहे पहा किती सुंदररित्या ते या RDS बद्दल सांगत आहेत हा RDS कमी असल्यामुळे पूर्ण चीप च्या अक्रॉस डेसीपेशन देखील कमी आहे आणि म्हणून हा RDS कमीत कमी करणे हे ध्येय आहे ही चांगली कल्पना आहे हा ड्रेन आणि सोर्स मधील रेझिस्टन्स आहे व हा कमी असणे हे पुढे सिस्टीम च्या दृष्टीने चांगले आहे तर हा TPS54160 आहे त्यानंतर तिथे दुसरे अजून एक स्पेसिफिकेशन आहे जे हे चीप कडून मिळते हे सांगते की हे एडजस्टेबल अंडर व्होल्टेज लोड प्रोटेक्शन UVLO आहे आणि हिस्टेरीसिस हे अजून एक स्पेसिफिकेशन आहे कदाचित एक गंभीर स्पेसिफिकेशन त्यांनी दिले आहे ते म्हणजे 116 मायक्रो एम्पियर हे ऑपरेटिंग क्युइसंट करंट आहे हे फार महत्त्वाचे स्पेसिफिकेशन आहे मी तुम्हाला याचा संदर्भ दाखवेल आणि कदाचित तुम्ही प्रशंसा कराल 1 3 मायक्रो एम्पिअर 1 3 microamps हे शटडाऊन करंट हे अजून एक स्पेसिफिकेशन आहे म्हणजेच तिथे एनेबल पिन आहे आणि जर तुम्ही हे डिसेबल केले हे तुम्ही एनेबल केले नाही अर्थातच ही डिसेबल कंडिशन आहे आणि नक्कीच हे शटडाऊन मध्ये आहे आणि शटडाऊन मध्ये ते 1 3 मायक्रो एम्पिअर करंट घेते आणि तुमच्याकडे अशी परिस्थिती येते जिथे जर तुम्ही काहीही जोडलेले नसेल तर बक कन्वर्टर कडून काहीच आउटपुट ड्रॉ होत नाही म्हणजे बक कन्व्हर्टर मध्ये कुठलेही करंट ड्रॉ केले जात नाही हे 116 मायक्रोएम्पिअर चे क्युइसंट करंट ड्रॉ करते आणि जेव्हा शटडाऊन असते तेव्हा 1 3 मायक्रो एम्पिअर करंट ड्रॉ करते या संख्या का महत्त्वाच्या आहेत कारण तुमचे बरेच IOT डिव्हाइसेस हे बॅटरी ड्रायव्हन आहेत ते बॅटरी ड्रायव्हन आहेत आणि जोपर्यंत तुम्ही या स्पेसिफिकेशन ला पाहत नाहीत तोपर्यंत तुम्ही सिस्टीमच्या पॉवर सप्लाय रिक्वायरमेंट साठी सब ऑप्टिमल पॉवर मिळवू शकतात तेव्हा हे फार गंभीर आहे तेव्हा पुन्हा मागे येऊया कारण हे स्विचींग रेग्युलेटर आहे इथे स्विचींग फ्रिक्वेन्सी 100 KHz स्पेसीफाय केलेली आहे 100 KHz ते 2 5 MHz स्विचींग फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा आउटपुट हे स्विचींग फ्रिक्वेन्सी सोबत संबंधित असतात अर्थात जर तुम्ही ऑटो हायर फ्रिक्वेन्सी ला गेलात तर तिथे स्विचींग लॉसेस आहेत परंतु ते नंतर डिझाईन पिक्चर मध्ये येते आवश्यक असलेली स्विचींग फ्रिक्वेन्सी काय आहे तुम्ही अशाप्रकारे स्विचींग फ्रिक्वेन्सी निवडू शकतात जेणेकरून रिपल तुमच्या नियंत्रणात राहतील आणि तरीही डिसिपेशन कमीत कमी राहील आणि म्हणून अशा प्रकारचे रेग्युलेटर तुम्हाला तुमचे डिझाईन ऑप्टिमाइझ करण्याची परवानगी देईल तेव्हा मी तुम्हाला उदाहरण दाखवतो की संशोधक यासोबत कशाप्रकारे संघर्ष करत आहेत आणि कदाचित माझ्याकडे यासाठी कोणताही जादूचा फॉर्म्युला नाही परंतु नक्कीच मी तुम्हाला या लिटरेचर मधील केस स्टडीज दाखवतो ज्या खरोखर तुम्ही या बऱ्याच बक कन्व्हर्टर मधून कोणता कन्व्हर्टर निवडण्याची गरज आहे हे अधोरेखित करतात तेव्हा हे फार महत्त्वाचे आहे की तुम्ही मार्केटमध्ये जाऊन कोणताही कन्व्हर्टर विकत घेऊ शकत नाही आणि वापरू शकत नाही कारण हे तुम्हाला आवश्यक असलेले आऊटपुट व्होल्टेज देते मी सांगितलेल्या स्विचींग फ्रिक्वेन्सी क्युइसंट करंट आणि ऑपरेटिंग करंट इत्यादी पॅरामीटर्स कडे बघण्याचा हा मार्ग नाही तर हे अजून एक आहे तेव्हा याच प्रमाणे आपण दुसरे रेग्युलेटर देखील पाहूया पण तिकडे जाण्याआधी आपण हे अजून एक प्रसिद्ध असलेले TPS 6303x हे हाय एफिशिएन्सी सिंगल इन्डक्टर बक बुस्ट कन्वर्टर पाहूया हे 1 एम्पिअर स्विच सोबत बक आणि बुस्ट दोन्ही करते तर तुम्ही पाहू शकतात की ही एक चीप आहे जे खरोखर पुरेशे रेग्युलेट करू शकते आणि तुम्ही पुरेशा प्रमाणात पॉवर ड्रॉ करू शकतात तेव्हा हा प्रॉडक्ट दोन किंवा तीन अल्कलाइन निकेल कॅडमियम सेल द्वारे पॉवर्ड केला जातो बरेच लोक हे वापरत नाही परंतु तुम्ही ते वापरत आहात तेव्हा खरेतर मी या निकेल मेटल हायड्राइड बॅटरी च्या लिस्ट मधून हे काढून टाकतो हे असे बॅटरीच्या आउटपुट करंट सोबत वापरण्यासाठी आहे बॅटरी चे आउटपुट करंट तुम्हाला जास्तीत जास्त मिळू शकते मी हे एक स्पेसिफिकेशन म्हणून लिहितो तेव्हा हे साधारणतः 600 mA शक्य आहे आणि ही एक चीप आहे तर मी असा विचार करत होतो की या ऐवजी इथे अजून एक महत्त्वाचा पॅरामिटर आहे आणि त्या विशिष्ट पॅरामीटर ला पाहण्याआधी ते तुम्हाला एफिशिएन्सी चे स्पेसिफिकेशन देतात पुढा हे फक्त एक उदाहरण आहे परंतु तुम्ही नक्की या एफिशिएन्सी साठी पहा या स्विचींग रेग्युलेटर च्या एफिशिएन्सी कर्व कडे पहा इथे तुमच्याकडे आउटपुट करंट आहे आणि इथे तुमच्याकडे एफिशिएन्सी आहे आणि नक्कीच तुम्ही 0 सोबत सुरुवात करू शकतात आणि जर तुम्ही हे परसेंटेज मध्ये दाखवणार असाल तर 100 पर्यंत वर जाऊ शकतात आणि तुम्हाला या जास्तीत जास्त करंटच्या ड्रॉइंग ऐवजी फ्लॅट परफॉर्मन्स अपेक्षित असणार आहे तुम्ही थोडा फ्लॅट प्रकारचा परफॉर्मन्स अपेक्षित करणार आहात पण मी तुम्हाला दाखवतो की हे कसे पॅनआऊट होते तुम्हाला हे असे देखील मिळू शकते तेव्हा मी हे पुन्हा काढतो हा सामान्यतः लॉग ग्राफ असतो ते लॉग मध्ये प्लॉट करतात तेव्हा फक्त समजून घेण्यासाठी मी हे काढतो मला वाटते की मला हे दोन्ही पुन्हा ड्रॉ करण्याची गरज आहे तेव्हा हे तुम्हाला काहीसे टोपी सारखे फिल्ड मिळेल तेव्हा आता याप्रमाणे तुम्हाला हे शोधणे फार सोपे आहे तेव्हा आपण असे समजू या की हे 60 आहे आणि हे 90 पर्यंत जात आहे तेव्हा मी हे काढून टाकतो तसेच खरेतर मी हे देखील काढून टाकायला हवे मी ही लाईन काढून टाकतो आणि हे फक्त वाढवतो आणि आता हे 90 दिसत आहे नक्कीच हे बरोबर आहे तेव्हा हे विसरायला फारच सोपे आहे इथे या लोड करंट ऐवजी तुम्ही हा ग्राफ चांगल्या एफिशिएन्सी साठी अखंडित मेंटेन करू शकतात खरेतर हा असा देखील जाऊ शकतो तुम्ही पुरेशी हाय एफिशिएन्सी असे म्हणू शकतात कारण इथे Vi 3 6 V आहे आणि Vout 3 3 V आहे आणि जर तुम्ही हे घेतले तर Vi 2 4 V आहे आणि पुन्हा Vout 3 3 V आहे तेव्हा मोठी गोष्ट अशी आहे की तुम्ही इथे या बक कन्वर्टर च्या एक्रॉस येणाऱ्या ड्रॉप सोबत येऊ शकतात तर ही एफिशिएन्सी कमी आहे नक्कीच एफिशिएन्सी वाढते आपण प्रॅक्टिस करताना पाहुयात की आपण असे सर्किट बिल्ड करू शकतो की नाही आणि तिथे आपण केलेले काही मेजरमेंट आहेत की नाही अशाप्रकारे आपण या बक कन्वर्टर ची कथा पूर्ण करू शकतो तेव्हा इथे हे फार छोटे सर्किट आहे मी हे माझ्या थोड्या सहकाऱ्या सोबत लॅब मध्ये बिल्ट केलेले आहे तर मी तुम्हाला हे एक छान असे सर्किट दाखवतो हे फारच सोपे आहे तुम्ही पाहू शकतात की याला हे इनपुट या बॅटरी कडून येत आहे आणि मी फक्त हे आउटपुट घेत आहे मला काळजी घेतली पाहिजे की या दोन वायर शॉर्ट होता कामा नये तुम्हाला माहित आहे ती जर तिथे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन नसेल तर मी पुन्हा मागे जाऊ शकतो तेव्हा हे सर्किट आहे परंतु मला तुमचे लक्ष इकडे वळवायचे आहे या PCB वर बरेच काही आहे परंतु तुम्हाला दाखवायचे आहे कि आपण हा प्रयोग हा सुपर कपॅसिटर वापरून करत आहोत हा फार चांगला कपॅसिटर आहे या कंपनीला avx बेस्ट म्हणतात आणि खरोखर हा सुपर कपॅसिटर आहे मी हे वाचतो हा 15 मिली फॅरेड चा 5 5 कपॅसिटर आहे कृपया नोंद करा हा 15 मिली फॅरेडचा लहान कपॅसिटर आहे जो या PCB वर डायरेक्ट माउंट केलेला आहे आणि मी हा दुसऱ्या एप्लिकेशन साठी वापरणार आहे इथे एक गोष्ट झाली आहे मी हा कपॅसिटर हार्वेस्टेड एनर्जी स्टोअर करण्यासाठी वापरू शकतो समजा तुमच्या मनात असलेली तुमच्याकडे एम्बेड्डेड सिस्टीम आहे आणि तुम्ही पॉवर सप्लाय सोबत एम्बेड्डेड सिस्टीम केली आहे आणि यावेळी पॉवर सप्लाय बॅटरी द्वारे नाही तर तुम्ही ही हर्वेस्तेड एनर्जी वापरणार आहात तेव्हा मी हे पटकन इथे लावतो तर ही योग्य जागा आहे हा तुमचा पॉवर सप्लाय चा ब्लॉक आहे आणि याला तुम्ही बॅटरी जोडत आहात परंतु तुम्हाला हे असे नको हवे आहे तुम्हाला खरोखर हे या हार्वेस्टेड एनर्जी द्वारे जोडायचे आहे तुम्हाला सोलर वापरायचे आहे हे सोलर पॅनल आहे किंवा तुम्हाला हे वापरायचे आहे असे आपण समजू या परंतु जर तुमच्याकडे हे नसेल तर मी पुसून टाकतो कारण नंतर तुम्ही हे यासोबत रिप्लेस करू शकतात तेव्हा मी हे फक्त ब्लॉक डायग्राम च्या स्वरूपात ठेवतो हे काहीही असू शकते तर इथे हे सोलर असू शकते किंवा थर्मोइलेक्ट्रिक जनरेशन असू शकते किंवा इनपुट सोर्स म्हणून व्हायब्रेशन असू शकते हे एरो इलॅस्टिक फ्लटर असू शकते किंवा हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्विच असू शकते किंवा याला आपण मोशन असे म्हणू शकतो यातील कोणतीही एक मोशन जी तुम्हाला या कपॅसिटर वर स्टोअर करायची आहे हे मी इथे दाखवले आहे आपण ही चर्चा अशीच पुढे नंतर करूया फक्त मला तुम्हाला सांगायचे आहे की या अशा सर्व शक्यता आहेत तेव्हा आता आपण हा प्रयोग करू या आणि पाहूया की हे बक कन्व्हर्टर खरोखर किती उत्तम कार्य करते तर मी काय करणार आहे मी इनपुट जोडणार आहे मी तुम्हाला या बक कन्व्हर्टरचे इनपूट दाखवतो जे 3 78 V असे मोजलेले दाखवत आहे तर आपण या मल्टी मीटर वर लक्ष केंद्रित करू या आता तुम्ही हा इनपुट बॅटरी सप्लाय 3 78 V पाहत आहात ही लिथियम बॅटरी आहे आणि मी हे फक्त लॅब डेमो च्या हेतू साठी वापरत आहे आणि हे मी तुम्हाला दाखवतो तेव्हा ही बॅटरी आहे तर मी याच्या एक्रॉस हे जोडले आहे आणि तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला आउटपुट होल्टेज मिळाले आहे आता मी आउटपुट जोडतो आणि आपण या मल्टीमीटर वर लक्ष केंद्रित करू या आणि पाहुयात की खरोखर तिथे काय घडत आहे तुम्हाला 3 3 V मिळत आहे तर खरोखर या स्विचींग रेग्युलेटर सोबत तुम्ही काय केले आहे तुम्ही पाहू शकतात की तुम्ही हे स्विचींग रेग्युलेटर आवश्यक असलेले आऊटपुट मिळविण्यासाठी वापरत आहात जे तुम्हाला LDO वापरून देखील मिळाले होते इथे आता तुम्ही या क्रॉस रोड वर आहात मी हे LDO का वापरावे आणि हे का वापरू नये जिथे मी खरोखर हे देखील करू शकतो कारण इनपुट आणि आउटपुट मधील डिफरन्स होल्टेज 0 4 V आहे आणि 0 4 V व 100 mA करंट साठी पॉवर डीसीपेशन देखील फार जास्त नाही आणि म्हणून मी खरोखर LDO ची निवड केली आहे आणि हे सर्किट डिझाईन पूर्ण केले आहे तेव्हा आता याचा निष्कर्ष तुम्ही काढायचा आहे हे मी तुमच्यावर सोपवतो तुमच्याकडे LDO ची छान अशी कथा आहे आणि या परिस्थिती मध्ये तुम्ही स्विचींग रेग्युलेटर घ्या आणि आता तुम्हाला कळेल की या परिस्थितीमध्ये मी काय केले पाहिजे तेव्हा आशा करतो की हा उघड प्रश्न तुम्हाला नसेल कारण तुम्ही या मॉड्यूल मधून गेला आहात आणि तुम्हाला LDO व बक बूस्ट कन्व्हर्टर पॅरामीटर्स मधील फरक देखील समजला आहे हे तुम्ही नक्की पहा आणि म्हणून तुम्हाला निर्णय घेण्यात मदत होईल की तुमच्या IoT एम्बेडेड डिव्हाईस साठी योग्य निवड काय असेल आपण ही छान गोष्ट अजून कव्हर केलेली नाही संशोधक लोक खरोखर एवढा वेळ आणि एनर्जी फक्त ही एक निवड करण्यासाठी कसे देतात आता आपण आपले लक्ष या एका चांगल्या पेपर वर केंद्रित करूयात हा पेपर दहा वर्षं आधी प्रकाशित झाला होता आणि त्याच्या जागेमध्ये खरोखर लोकांनी त्यांचे एम्बेड्डेड हार्डवेअर पुन्हा डिझाईन केले होते कारण तेव्हा त्यांना योग्य कॉम्पोनन्ट मिळाले नव्हते तेव्हा आपण त्या पेपर वर लक्ष केंद्रित करू या आणि मी त्या पेपर वर जातो आणि तुमच्यासाठी उघडतो जो इथे आहे तर या पेपरला टेलोस एनेबलिंग अल्ट्रा लो पॉवर वायरलेस रिसर्च असे म्हणतात तुम्हाला इथे ही एम्बेडेड सिस्टीम दिसत आहे हे या एम्बेडेड सिस्टीम पेक्षा वेगळे नाही तुम्हाला दिसत आहे की इथे हे खरोखर हे तुम्ही बिल्ड करत असलेल्या IoT डिव्हाइस किंवा IoT प्रॉडक्ट पेक्षा वेगळे नाही तर हे फार छान उदाहरण आहे टेलोस हा एक प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे जो बऱ्याच युनिव्हर्सिटी मधील संशोधकांकडून वापरला जातो आणि बर्याच कंपन्यांमध्ये देखील वापरला जातो जर तुम्हाला प्रोटोटाइप सारखे करायचे असेल तर ही तुमच्यासाठी खरोखर सुरुवात करायला फार आदर्श गोष्ट आणि हे चांगल्या प्रमाणात वापरले जाते परंतु आपण हा पेपर वाचू या पूर्ण पेपर नाही पण या पेपरमधील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू या आता या पेपर मध्येच मी सांगितल्याप्रमाणे टेलोस बद्दल सांगितले आहे टेलोस हा प्लॅटफॉर्म आहे जिथे याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी हा पेपर का लिहिला आहे कारण ते म्हणत आहेत की त्यांनी या बोर्ड चे मागचे वर्जन केले आहे ज्याला टेलोस म्हणत नव्हते तर त्याला मायका असे म्हटले जात होते तेव्हा मायका हे आधीचे व्हर्जन होते ते या मायका पासून बऱ्याच गोष्टी शिकले आणि थोडे महिने प्रयोग केल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की मायका हे चांगले नाही आपण वेगळे केले पाहिजे आणि त्यांनी हा नवीन एम्बेडेड प्लॅटफॉर्म आणि लँड बिल्ड केली आपण काय प्रतिक्रिया होत्या ते पाहू आणि खरोखर संशोधक आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते पाहू या पेपर मध्ये एका जागी ते लिहीत आहेत की इथे डेव्हलपमेंट साठी मायका उपयोगी आहे परंतु डिप्लोयमेंट साठी अयोग्य आहे लॅब मध्ये करण्यासाठी चांगले आहे तसेच त्वरित प्रयोगासाठी ड्रॉईंग बोर्ड वर देखील हे मायका चांगले आहे परंतु डिप्लोयमेंट साठी अयोग्य आहे खरोखर तुम्ही प्रॅक्टिकली हे वापरू शकत नाही तिथे मायका कोणत्याही डिप्लोयमेंट च्या हेतू साठी वापरण्या संबंधित काही समस्या आहेत आणि जो मार्ग अनुसरला आहे तो देखील मजेशीर आहे बूस्ट कन्वर्टर स्टेबल होल्टेज देते परंतु जास्तीचे क्युइसंट करंट वापरते तेव्हा आता तुम्ही हे पहा संशोधकांनी हे फार स्पष्ट केले आहे की जेव्हा त्यांनी मायका बिल्ट केले तेव्हा ते सांगत होते की मायका वापरू शकत नाही कारण ते बरेच जास्त क्युइसंट करंट घेते म्हणून कोणतीही बॅटरी ड्रिव्हन सिस्टीम या प्रकारच्या क्युइसंट करंट सोबत IoT प्रॉडक्ट च्या लाइफटाइम साठी समस्या निर्माण करते तेव्हा हा मोठा पाठ आहे आणि म्हणून आपण इकडे तिकडे गेलो आहोत कारण बऱ्याच गोष्टी बॅटरी ला जोडलेल्या असतात तेव्हा दुसरे अजून एक असे आहेत की बऱ्याच गोष्टी सिस्टीम च्या लाईफ टाईम शी संबंधित असतात ते म्हणतात की मायका हे ATmega 128 ने रिप्लेस केले आहे या लोवर्ड मायका चे स्टॅन्ड बाय करंट 17 मायक्रोएम्पिअर आहे आणि जर एक्सटर्नल क्रिस्टल वापरून सिस्टीम सुरू होण्यासाठी 4 मिलीसेकंद वेळ घेते तेव्हा तुम्हाला दिसेल की मायका चा कंट्रोलर देखील रिप्लेस केला गेला आहे आणि ते फार महत्वाचे होते त्यांनी ते ATmega 128 सोबत रिप्लेस केले होते आणि ते पुढे गेले परंतु त्याआधी त्यांनी अजून काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या तेव्हा आपण हे काळजीपूर्वक वाचू या तर मी हे वाचन पाठवायला सुरुवात करेल जेणेकरून प्रत्येक वाक्य योग्य जागी येईल मायका संशोधक म्हणत आहेत की मायका हे डेव्हलपमेंट साठी उपयोगी होते पण डिप्लोयमेंट साठी अयोग्य आहे बूस्ट कन्व्हर्टर स्टेबल व्होल्टेज देते परंतु जास्तीचे क्युइसंट करंट वापरते तेव्हा तुम्हाला दिसेल की जेव्हा आपण डेटा शीट पाहत होतो तेव्हा आपण आधीच हा पॅरामीटर महत्त्वाचा सांगितला होता रेडिओ कम्युनिकेशन रेंज शॉर्ट होती आणि तुलनेने अविश्वसनीय देखील आहे तेव्हा रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये मायका सोबत हि देखील समस्या आहे तसेच तापमानामधील बदलांसाठी IO कनेक्टर IO connector मजबूत नव्हते तेव्हा तुम्हाला दिसेल की तापमानामधील बदलांसाठी IO कनेक्टर IO connector मजबूत नव्हते यावर विश्वास बसत नाही की तापमानासाठी IO कनेक्टरला कनेक्शन कसे होते तुम्ही बाहेर डिप्लोयमेंट करत आहात तेव्हा तुम्हाला तापमानामध्ये बदल येतीलच आणि यासाठी निवडलेले कनेक्टर या प्रकारच्या तापमानातील बदलांसाठी अयोग्य होते कदाचित रात्रीच्या वेळी ते जास्त गार होत होते दिवसा ते फार गरम होते आणि दिवसा बराच काळ सूर्य असल्यामुळे वातावरणीय तापमान बरेच जास्त असते आणि त्यामुळे कनेक्टर बिघडत होते आणि त्यांना या तापमानातील बदलामुळे काम करणे शक्य होत नव्हते आणि म्हणून त्यांनी टीका केली की तापमानामधील बदलांसाठी IO कनेक्टर IO connector मजबूत नाहीत आणि नंतरच्या काळात मायका नंतर मायका प्लॅटफॉर्म मायका 2 झाला आणि नंतर टेलोस झाला खरेतर आपण या टेलोस वरच्या पेपर वरून याबद्दल बोलत आहोत परंतु ते तुम्हाला मायका आणि नंतर मायका 2 चा इतिहास देत आहेत म्हणून मायका 2 हे मायका प्लॅटफॉर्म वरून बऱ्याच कमतरता सुधारित करून आले आहे आणि ते काय करत आहेत आपण इथे पुन्हा थोडे झूम करून पाहूया त्यांनी मायका 2 मध्ये काय केले आहे मला वाटते हे थोडे जास्त होत आहे हे आपण असे ठेवूया तर हे मायका 2 हे मायका प्लॅटफॉर्म वरून बऱ्याच कमतरता सुधारित करून आले आहे कन्वर्टर काढून टाकले आहे आणि मायक्रो कंट्रोलर ATmega 128 रिप्लेस केले आहेत्या लोवर्ड मायका चे स्टॅन्ड बाय करंट 17 मायक्रोएम्पिअर आहे आणि जर एक्सटर्नल क्रिस्टल वापरला तर सिस्टीम सुरू होण्यासाठी 4 मिलीसेकंद वेळ घेते तेव्हा ते येण्याआधी आपण पाहू शकतो आणि टेलोस सोबत काहीही करू शकतो टेलोस संबंधित पुढील आवृत्ती येण्याआधी सक्षम केले होते तुम्ही पाहू शकतात कि इथे या पेपरमध्ये त्यांनी खरोखर ही एम्बेडेड सिस्टीम करण्याआधी 2 आवृत्त्या केल्या होत्या तर तुमच्या एम्बेड्डेड सिस्टीम चा पॉवर सप्लाय सेक्शन फार गंभीर आहे हे सर्व तुम्ही या स्टेज ला पाहू शकतात तर नंतर पुढील गोष्टी पहा रेडिओ ट्रान्सरिसिव्हर चीपकॉन CC1000 सोबत रिप्लेस केला आहे हे ट्युनेबल फ्रिक्वेन्सी 300 ते 900 MHz पर्यंत देतात आणि FSK मॉड्युलेशन नॉइज रेझिलिएंट आहे रेडिओ बाईट लेव्हल ला एक्सपोज होतो आणि टँग टाइमिंग मध्ये अधिक व्यत्यय आल्यामुळे पर बीट जास्त एनर्जी असते आणि वेक अप टाईम देखील जास्त असतो हे पहा जर वेक अप टाईम वाढला म्हणजेच जर सिस्टीम सुरू करण्यासाठी हा वेळ 4 मिली सेकंद लागणार असेल तर करंट देखील जास्त लागणार आहे तेव्हा जर तुम्हाला सिस्टीम ला जागे करण्यासाठी जास्त वेळ लागणार असेल तर पॉवर कन्झम्पशन वाढते आणि म्हणून तुम्ही याची काळजी घ्या मला माहित आहे हे या क्षणाला स्पष्ट झालेले नाही तेव्हा आपण हे दुसऱ्या पेपर मध्ये पाहणार आहोत जो सिस्टीमचा वेक अप टाईम महत्वाचा आहे या विशिष्ट पैलू बद्दल सांगतो आपण हे वेगळे पाहूयात परंतु आपण पुढे जाणार आहोत आणि किमान हे सेक्शन वाचणार आहोत जे आपल्याला येथे हार्डवेअर चे महत्त्व समजून घेण्यास मान्यता देतात सर्व मायका रेझिलिएंट मध्ये पर बीट एनर्जी अधिक असते आणि वेक अप टाईम चे मॅग्निट्यूड जास्त असल्यामुळे या कमतरता असल्या तरी मायका 2 आणि लहान मायका 2 हे डी फॅक्टो स्टॅंडर्ड रीसर्च प्लॅटफॉर्म आहे WSN रिसर्च मध्ये बरेच पेपर प्रकाशित झाले होते तसेच बरेच डिप्लॉयमेंट देखील झाले होते मायका 2 सातत्याने उत्क्रांत होत होते मी CC10000 रेडिओ हे CC2420 रेडिओने रिप्लेस केला आहे आणि याला सिंगल चीप इम्पलेमेंटेशन म्हणतात आपण खाली जाऊयात आणि मायका प्लॅटफॉर्म च्या विश्लेषणावरून निकाल पाहूयाहे फक्त 5mm स्क्वेअर साईज मध्ये बरेच डेडिकेटेड हार्डवेअर एक्सेलरेटर प्रोग्रॅमएबल स्टार्ट करण्यासाठी आहेत तेव्हा खरोखर हा पेपर दुसऱ्या तपशिलांत मध्ये जातो जे तपशील या क्षणाला आपल्यासाठी उपयोगाचे नाहीत तर आपण हा एक भाग पाहूया जो मी तुम्हाला हॅण्डल करायला सांगितला नाही आपण वेक अप टाईम पाहिला नाही तेव्हा यासाठी मी दुसरी फाईल उघडतो ज्यामध्ये हा पेपर आहे या पेपरला व्हर्सटाईल लो पॉवर मिडीया एक्सेस फोर वायरलेस सेन्सर नेटवर्क असे म्हणतात हे पुन्हा बर्कली कडून आहे हे मॅक प्रोटोकॉल बद्दल आहे जे बऱ्याच भागाबद्दल तपशीलवार आहे तेव्हा जर मला जमले तर हे पाहू द्या तेव्हा कदाचित हे आपल्याला मदत करेल मी हे थोडे वाढवतो मी इथे तुमच्यासाठी हा विशिष्ट पैलू एक्सप्लेन करण्यासाठी हा मार्क केलेला भाग पाहतो तर तुम्हाला दिसेल की इथे आवश्यकता पूर्ण होत आहेत मी हे इथे लिहितो हे दिलेल्या हार्डवेअर प्लेटफॉर्म साठी सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म देखील पाहत आहे जो खरोखर मीडिया ऍक्सेस कंट्रोल प्रोटोकॉल आहे ज्याला B मॅक प्रोटोकॉल असे म्हणतात तेव्हा हा पेपर वायरलेस सेंसर नेटवर्क डिप्लॉयमेंट च्या सर्व आवश्यकता पूर्ण करते आणि एप्लीकेशन मॉनिटर करते आपण हे सर्व मॅक प्रोटोकॉल साठी असलेल्या ध्येयामध्ये ट्रान्सलेट करू वायरलेस सेन्सर नेटवर्क एप्लीकेशन साठीच्या मॅक प्रोटोकॉल साठी आपले ध्येय आहे की लो पावर ऑपरेशन इफ्फेक्टिव्ह कॉलिजन अव्हॉइडन्स सिम्पल इम्पलेमेंटेशन लहान कोड साईज आणि रॅम साईज इफ्फेक्टिव्ह चॅनल युटीलाईजेशन रिकॉन्फीगरबल बाय नेटवर्क प्रोटोकॉल्स बदलत्या RF कंडिशनला टॉलरन्ट आणि बऱ्याच संखेने असलेल्या नोड्स ला स्केलेबल इत्यादी आहेत तेव्हा खरोखर हे सर्व अशा प्रकारचे ध्येय त्यांनी त्यांच्यासाठी सेट केले आहेत जेणेकरून त्यांना हाय परफॉर्मन्स मॅक प्रोटोकॉल आणता येईल मी वेक अप टाईम बद्दल सांगून सुरुवात केली होती तो का महत्वाचा आहे आणि ते एनर्जी कंझम्पशन सोबत का जोडलेले आहे पुन्हा हे फार तपशीलवार दिलेले नाही तेव्हा मला तुम्हाला दाखवायचे आहे हे पहा हे फार महत्त्वाचे आहे लिटरेचर मधील वेगवेगळे पेपर तुम्ही कसे जोडणार आहात ते पहा इथे हे म्हणत आहेत की या X एक्सिस वर टाईम आहे आणि या Y एक्सिस वर करंट दिलेले आहे तर तुम्ही पाहू शकतात कि जेव्हा रेडीओ टर्न ऑन होतो तेव्हा नोड ऑपरेशन्स ची मालिका करत असतो सुरुवातीला नोड स्लीप मोड मध्ये असतो तुम्ही पाहू शकता की हा इथे स्लीप सेक्शन आहे इथे आम्ही हे मार्क केले आहे मी याबद्दल थोडे अधिक सांगतो तेव्हा तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल की हे स्लिप मोड आहे हे रेडिओ चे इनिशियलायझेशन आहे हा रेडिओचा क्रिस्टल स्टार्टअप टाईम आहे हे मायक्रो कंट्रोलर चे स्विचींग आहे हे रिसेपशन झाल्या नंतर हे अनालॉग तू डेटा कन्व्हर्जन करते आणि नंतर पुन्हा स्लीप मोड मध्ये जाते हे स्पाईक पहा इथे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथे हा दुसरा क्रिस्टल स्टार्टअप टाईम आहे इथे हा क्रिस्टल स्टार्टअप टाईम काही प्रमाणात एनर्जी काँझुम करतो इथे काही प्रमाणात करंट आहे तुम्ही पाहू शकतात की हे शक्य तेवढे कमी असले पाहिजे जर तुम्हाला हे या पॉईंट च्या खाली मिळाले किंवा कदाचित हा पॉईंट योग्य असू शकतो हा उजव्या बाजूचा संपूर्ण भाग कदाचित इथे शिफ्ट होईल आणि नंतर खरोखर तुम्ही पूर्ण गोष्ट कम्प्रेस करणार आहात परंतु नक्कीच हे थोडा मर्यादित वेळ घेणार आहे आणि हा दुसरा पेपर सांगत आहे की हा स्टार्ट अप बराच जास्त आहे खरे तर माझ्यासाठी हे डोळे उघडणारे आहे जेव्हा तुम्ही तुमच्या IoT एप्लीकेशन साठी एम्बेड्डेड सिस्टीम डिझाईन करायला सुरुवात करतात जिथे तुम्ही तुमचा IoT प्रॉडक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही IoT सिस्टीम बिल्ड करण्याचा प्रयत्न करत आहात आणि आपल्याकडे हे सर्व कॉम्पोनन्ट आहेत आणि मी जोरदार आग्रह करेल की हे 2 पेपर विशेषतः टेलोस पेपर आणि हा पेपर व्हर्सटाईल लो पॉवर मेडिया एक्सेस फोर वायरलेस कंट्रोल वायरलेस सेन्सर नेटवर्क तपशीलवार वाचा या पेपरचे बरेच पैलू आपण ठळक करूयात एनर्जी कंझम्पशन का महत्वाची होते पहा ते इतर काही प्रोटोकॉल संदर्भात विशेषतः 802 11 प्रोटोकॉल संदर्भात सांगत आहे ज्याला वायफाय लॅन सिस्टीम असे देखील म्हटले जाते जेव्हा वायफाय लॅन रेडिओ वायरलेस रेडिओ आयडियल लिसनिंग मोड मध्ये असतात तेव्हा ते बरीच एनर्जी काँझुम करतात जेव्हा प्रोटोकॉल आयडियल असतो तेव्हा ते डेटा रिसिव्ह करत असतात तेव्हा रिसेप्शन च्या वेळी तुम्ही 100 बाईट्स डेटा रिसीव्ह करत आहात आपण म्हणत आहोत की रिसीव्ह करण्याच्या वेळी किंवा आयडियल असताना देखील त्याच प्रमाणात एनर्जी कंज्यूम केली जाते जेव्हा नोड एक्टीव्ह असतो तेव्हा आयडियल लिसनिंग होत असते परंतु त्यावेळी इथे चॅनल वर कोणतीही मिनिंगफुल एक्टिविटी होत नसते परिणामी तिथे एनर्जी वाया जात असते कारण इथे कोणतीही एक्टिव्हिटी होत नसते परंतु तिथे एनर्जी कंझम्पशन होत आहे म्हणून जोपर्यंत तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवत नाही तोपर्यंत आपण या स्पेस मध्ये होणारे बॅटरीवर आधारित असे IoT प्रॉडक्ट डिझाईन करू शकणार नाहीत पूर्ण करण्यासाठी या पेपर मधील फिगर 3 मधील या विशिष्ट गोष्टी वाचा जेव्हा रेडिओ टर्न ऑन होतो तेव्हा नोड ऑपरेशन ची मालिका करतो सुरुवातीला नोड स्लीप स्टेट मध्ये असतो नंतर टाइमर इंटरप्ट मुळे तो जागा होतो आणि रेडिओ कॉन्फिगरेशन इनिशियालाइज करतो आणि रेडिओ स्टार्ट अप फेज फेज C सुरू करतो स्टार्ट अप फेज फेज C रेडिओ क्रिस्टल ऑस्सीलेटर स्टॅबिलायझ होण्यासाठी वाट पाहतो आणि स्टॅबिलायझेशन झाल्यानंतर रेडिओ रिसिव्ह मोड d मध्ये येतो रिसिव्ह मोड d मध्ये आल्यानंतर यावेळी रेडिओ रिसिव्ह मोड e मध्ये येतो आणि रिसिव्ह सिग्नल एनर्जी चे सॅम्पल यायला सुरुवात होते आणि त्यानंतर ADC अक्विझिशन व्हायला सुरुवात झाल्यावर रेडिओ ऑफ होतो आणि ADC ची व्हॅल्यू f सोबत लो पॉवर लिसनिंग मोड LPL सोबत अनलाईझ होते जर तिथे चॅनल वर कोणतीही एक्टिविटी नसेल तर नोड पुन्हा स्लीप मोड g मध्ये जातो असे हे सर्व आपल्याला करायचे आहे आणि म्हणून बॅटरी वर आधारित मायक्रो कंट्रोलर सोबत कम्युनिकेशन इंटरफेस जसे की अल्ट्रा लो पॉवर रेडिओ सोबत IoT सिस्टीम डिझाईन करताना हे असे विशिष्ट पिक्चर येते तुम्हाला समजण्यासाठी हे फार अवघड आहे जेव्हा तुम्ही सिस्टीम साठी कॉम्पोनन्ट निवडतात तेव्हा हे नवीन त्यासोबत संबंधित आहे मला आता इथे थांबायला आवडेल धन्यवाद